विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण लवचिक बजेट शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि मागील वर्गात मी आपल्याशी चर्चा करीत होतो की जर आपण मास्टर बजेटच्या आधारे फरकांचे विश्लेषण केले तर या प्रकारे सर्व गोष्टी घडतील आणि आपण वास्तविक कामगिरी ऐवजी मास्टर बजेट मधील घटक ठेवले असता आपल्याला फरक आढळून आला ही एक मास्टर बजेटची माहिती आहे हे वास्तविक बजेट आहे ही वास्तविक कामगिरी आहे आणि हे आपण गणना केलेले फरक आहेत कारण आपल्याकडे दोन वेगवेगळे स्तर आहेत एक म्हणजे 9000 युनिट्ससाठी मास्टर बजेट आणि वास्तविक कामगिरी 7000 युनिट्सची म्हणून योग्य तुलना करणे शक्य नाही आणि या प्रकारातील परिस्थितीतमध्ये फरक शोधणे देखील योग्य ठरणार नाही तर या मर्यादांमुळे किंवा मास्टर बजेटच्या व स्थिर बजेटच्या प्रमुख मर्यादेमुळे आपल्याला लवचिक बजेटसाठी जावे लागेल आणि अशा प्रकारच्या समस्यांचे निराकरण म्हणजे लवचिक बजेट आहे आपण येथे काय करीत आहोत तर आता आपण या सारखे बजेट तयार करीत आहोत बरोबर तर आपल्याकडे तीन स्तर आहेत म्हणजेच बजेटिंगची प्रक्रिया आपण तीन स्तरावर केली आहे आणि जर या प्रकरणात आपण पाहिले तर आपण बजेट 7000 युनिट्स 8000 युनिट्स आणि 9000 युनिट्स या तीन स्तरांसाठी तयार केले आहे आणि त्या अनुषंगाने आपण ते विक्रीत रुपांतरित केले आणि नंतर तिन्ही स्तरांवर खर्चांचा देखील विचार केला म्हणून आपण येथे एक सूत्र तयार केले आहे जो येथे आहे तो लवचिक बजेटचा सूत्र आहे जेणेकरून या सूत्राच्या मदतीने आपल्याला प्रति युनिट उत्पादनाचा खर्च उपलब्ध होईल आणि आपण सहजतेने युनिट्सची संख्या बदलून एक्सेलमध्ये ठेवू शकतोत ज्या क्षणी आपण येथे युनिट्सची संख्या 7000 वरून 7500 मध्ये बदलू त्याच क्षणी तेथे आपोआप गुणाकार होईल आणि नंतर आपोआप आपल्याला त्या वस्तूचा खर्च मिळेल त्याचप्रमाणे शिपिंग खर्च हिशोबाने रुपांतरीत करण्यासाठी याचा वापर होईल किंवा कदाचित वास्तविक स्तराशी तुलना करण्यासारख्या बजेटला पुन्हा तयार करण्यासाठी याचा वापर होईल म्हणून जर या तीन स्तरांपैकी कोणतेही स्तर आढळले उदाहरणार्थ आपण 8000 युनिट्स 7000 युनिट्स आणि 9000 युनिट्ससाठी बजेट तयार केले आहे म्हणून कदाचीत या तीन स्तरांमधून आपल्याला विक्री किती आहे ते माहित आहे म्हणजेच या तीन स्तरांमध्ये आपण आधीच त्यासाठी बजेट तयार केले आहे बरोबर आणि जरी काही समस्या असेल की विक्री या तिन्ही स्तरांच्या सामान नाहीए तर त्या वेळेस उदाहरणार्थ ते जर 7000 ते 8000 च्या दरम्यान असेल आणि एकूण विक्री जर 7500 युनिट्स असेल तर त्या बाबतीत कोणतीही अडचण नाही कारण आपण आधीच सिस्टममध्ये फॉर्म्युला ठेवला आहे ज्याक्षणी तुम्ही 7000 ते 7500 पर्यंत किंवा 8000 ते 7500 पर्यंत युनिटची संख्या बदललात आपोआप सिस्टम गुणाकार करेल आणि आपल्याला वास्तविक उत्पादनाच्या बरोबरीने असलेल्या युनिट्समध्ये 7500 युनिट्ससाठी लवचिक बजेट मिळेल म्हणून आपण तुलना करू शकू की उत्पादनाच्या 7500 युनिट्ससाठी चल खर्च एकूण चल खर्च शिपिंग खर्च किती असावा प्रशासकीय खर्च किती असावा आणि एकूण चल किंमत किती असावी बरोबर आणि शेवटी आपण अपेक्षा करीत आहोत की निशचित खर्च जेवढा आहे तेवढाच राहील जर वास्तविकतेमध्ये हे बदलले नाही तर काही हरकत नाही परंतु जर ते प्रत्यक्षात बदलले असेल तर आपण असे म्हणू शकतो की 7500 युनिट्ससाठी निश्चित उत्पादन खर्च 370000 डॉलर्स असेल आणि जर ते वाढले असेल तर ते 380000 डॉलर्स होतील जर ते कमी झाले तर 360000 डॉलर्स होतील तर आपण त्याची कारणे शोधू शकतो त्याचप्रमाणे निश्चित विक्री आणि प्रशासकीय खर्चासाठी हे येथे अंदाजे 33000 आहे बरोबर म्हणून जर ते 33000 असेल तर ते 7000 ते 9000 च्या श्रेणीतील उत्पादनाच्या प्रत्येक स्तरावर 33000 असले पाहिजे म्ह्णून जर ते 33 असेल तर ते 33 आहे असे आपण गृहीत धरूया आणि वास्तविकतेशी त्याची तुलना करूया म्हणून आपण येथे असे गृहीत धरू शकतो की स्थिर बजेटच्या विरुद्ध एकदा आपण एकच स्तर नव्हे तर तिन्ही स्तर श्रेणीबद्ध केले तर याचा अर्थ असा आहे की वास्तविक विक्री तीनपैकी कोणत्याही स्तरांशी जुळेल ते कदाचित 7000 युनिट्स असू शकतात ते कदाचित 8000 युनिट्स असू शकतात ते कदाचित 9000 युनिट्स असू शकतात आणि जर या तीनपैकी कोणत्याही स्तराच्या दरम्यान म्हणजेच कदाचित 7500 ते 8500 युनिट्सच्या दरम्यान असेल तर त्यावेळेस तुलना करतानासुद्धा आपण बजेट तयार करू शकता जेंव्हा आपली वास्तविक कामगिरी आपल्याकडे आधीपासूनच असेल तर आपल्याला बजेट तयार कारण्यासाठी काही क्षण लागतील आणि आपोआपच सिस्टिम बजेट तयार करेल नवीन बजेट जे सर्वसाधारणपणे खर्चांशी आणि विक्रीशी संबांधित युनिट्सच्या संख्येला वेगवेगळ्या माहितीशी गुणाकार करेल आणि आपल्याला लवचिक बजेटच्या स्वरूपात प्रथम बजेट मिळेल किंवा वास्तविक उत्पादन स्तर व अंदाजित उत्पादन स्तरांमध्ये तुलना करून आपण सहजतेने फरक शोधू शकतो तर याचा अर्थ देखील प्राप्त होतो कारण प्रथम आपल्याला दोन्ही स्तरांचे समतुल्य करावे लागेल बजेट काय आहे आणि वास्तविक उत्पादन काय आहे ते स्तर समान असले पाहिजे बजेट विक्री किती आहे वास्तविक विक्री किती आहे ते स्तर समान असले पाहिजे आणि नंतर आपण शोधायला सुरुवात केली पाहिजे परंतु जर आपण 9000 ते 7000 किंवा 7000 ते 9000 युनिट्सची तुलना केली ज्याचा काहीच संबंध नाहीये तर तेथे फरक आढळतोच आणि हे फरक कसे आहेत म्हणजेच नियंत्रणीय अनियंत्रणीय स्वीकार्य अस्वीकार्य आहेत का ही एक अतिशय कठीण परिस्थिती आहे बरोबर म्हणून लवचिक बजेटकडे जाणे किंवा एकापेक्षा जास्त अपेक्षित क्रियाशील स्तरासाठी लवचिक बजेट तयार करणे कधीही योग्य आहे आता यानंतर एकदा लवचिक बजेट तयार झाले की आपण भिन्नता विश्लेषणासाठी जाऊ आणि हे असे स्टेटमेंट आहे जे आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण हे स्टेटमेंट भिन्नता विश्लेषणाच्या दृष्टीकोनातून अतिशय उपयुक्त आहे आणि कोणत्याही अंदाजपत्रकीय अभ्यासाचा अंतिम हेतू म्हणजे बजेट केलेल्या कामगिरीची प्रत्यक्ष कामगिरीशी तुलना करणे आणि त्यातील फरक शोधणे होय बरोबर म्हणूनच आपल्याला फरक शोधून काढावे लागतील आणि त्यानंतर आपल्याला त्या फरकांचे कारणे शोधून काढावे लागतील आणि त्या फरकांवर नियंत्रण ठेवावे लागेल जेणेकरून पुढच्या वेळीस ही परिस्थिती उद्भवणार नाही एवढे फरक येणार नाही आणि आपण कामकाजावर प्रत्येक बाबतीत नियंत्रण ठेवू शकू आणि शेवटी आपण या अपेक्षेवर आलो की आपल्याला लक्ष्य ध्येय उद्दीष्टे साध्य करायची आहेत बरोबर आता हे स्टेटमेंट पहा ते किती मनोरंजक आहे हे स्टेटमेंट म्हणजे 31 जानेवारी 2019 च्या अखेरीस कामगिरीच्या फलकाचे विश्लेषण आहे बरोबर आता या प्रकरणात आपण येथे काही स्तंभ तयार केले आहेत सर्व प्रथम ते एक मास्टर बजेट आहे हे बजेट किती युनिट्ससाठी आहे 9000 युनिट्ससाठी बरोबर आणि प्रत्यक्ष कामगिरी किती आहे क्रियाशील स्तरावर प्रत्यक्ष निकाल आहे म्हणजेच अंदाज हा 9000 इतका होता परंतु प्रत्यक्ष कामगिरी केवळ 7000 युनिट्सपर्यंत होती जी आपण बाजारात विकू शकतोत तर याचा अर्थ असा आहे की आपण या स्तंभाची किंवा स्तंभ क्रमांक 5 ची स्तंभ क्रमांक 1 किंवा त्या उलट तुलना केली तर याचा काहीच अर्थ राहणार नाही कारण 7000 युनिटची किंमत वेगळी असणे अपेक्षित आहे आणि 9000 च्या स्तरावर 9000 युनिट्सच्या उत्पादनाची आणि विक्रीची किंमत वेगळी असणे अपेक्षित आहे तर आता आपल्याला बजेट तयार करावे लागेल जे तेवढ्याच स्तरावरील उत्पादनासाठी लवचिक अंदाजपत्रक खाली आला आहे प्रथम आपल्याला त्यामागचे कारण शोधावे लागेल बरोबर आणि मग आपण जर अगोदर तयार केलेलं नसेल तर आपल्याला 7000 युनिट्ससाठी लवचिक अंदाजपत्रक तयार करावे लागेल आणि मग आपण अंदाजित 7000 व वास्तविक 7000 च्या कामगिरीशी तुलना करू मग आपण लवचिक अंदाजपत्रक फरक शोधू बरोबर आता या प्रकरणात आपण प्रथम स्तंभ क्रमांक 1 स्तंभ क्रमांक 5 पहा बरोबर म्हणूनच हे दोन स्तंभ आहेत वास्तविक कामगिरी म्हणजे मास्टर बजेट 7 आणि 9 दरम्यान तुलना करणे शक्य नसल्यामुळे आपण हा कॉलम देखील तयार केला तो कॉलम क्रमांक 3 आहे म्हणजे आम्ही 7000 युनिटच्या स्तरासाठी आपण बजेट तयार केले आहे आणि त्यानंतर 5 व्या स्तंभाची स्तंभ क्रमांक 3 शी तुलना करू आणि त्यानंतर स्तंभ क्रमांक 3 ची स्तंभ क्रमांक 1 शी तुलना करू बरोबर म्हणून दोन फरक शोधून काढले प्रथम 9 ते 7 पर्यंत सर्व क्रियाशील पातळी खाली आली आहे म्हणून 9000 युनिट्स उत्पादन व विक्री क्रियाशील स्तर असताना एवढी अपेक्षित किंमत असेल आणि शेवटी 7000 युनिट्स उत्पादन व विक्री क्रियाशील स्तर असताना वास्तविकतेमध्ये अपेक्षित किंमत कशी असेल म्हणून आपल्याला असे आढळले आहे की आपले बजेट स्तर 9000 युनिट्स आहे व वास्तविकतेमध्ये हे 7000 युनिट्स आहेत म्हणून आपण 7000 साठी बजेट बनवले आहे आणि आपल्याला फरक आढळला आणि जे फरक आले आहे ते क्रियाशील पातळीचे फरक आहे हे फरक 2000 चे नकारात्मक प्रतिकूल फरक आहे कारण क्रियाशीलता अंदाजित 9000 वरून वास्तविक 7000 आली आहे म्हणून 2000 युनिट्सने विक्री खाली आली आहे कारण विक्री किंमत 279 ने खाली आली आहे परंतु विक्री किंमत पाहिली तर ती 217000 डॉलर्स म्हणून 62000 डॉलर्सचे फरक आले आणि विक्री किंमत तेवढीच आहे परंतु युनिट्सची संख्या खाली आली आहे त्यामुळे स्वाभाविकच विक्रीचे मूल्य खाली येईल आणि हे प्रतिकूल फरक आहे कारण युनिट्सची संख्या 2000 पर्यंत खाली आली आहे आता आपण चल खर्चा बद्दल बोलू चल खर्च नक्कीच अनुकूल आहे कारण 9000 युनिट्सच्या चल खर्चाच्या तुलनेत 7000 युनिट्सचे चाल खर्च अधिक आहे म्हणुन 9000 युनिट्ससाठी चल खर्च 196200 होते आणि 7000 युनिट्ससाठी चल खर्च 15600 असणे अपेक्षित आहे नैसर्गिकरित्या तेथे फरक असणे आवश्यक आहे आणि या परिस्थितीत आपल्याला सुदैवाने अनुकूल फरक आढळला आहे जो 43600 आहे आता आपल्याला कॉन्ट्रिब्यूशन मार्जिन पहायचे आहे कॉन्ट्रिब्यूशन मार्जिन हे नकारात्मक आहे कारण कारण चल किंमत अनुकूल आहे आणि विक्रीचा स्तर खाली आला आहे तर याचा अर्थ चल खर्च व विक्रीतील फरकाची तुलना केल्यानंतर अपेक्षित कॉन्ट्रिब्यूशन मार्जिन किती आहे हे चल खर्च आहे आणि हे विक्रीतील फरक आहे बरोबर तर विक्री वजा चल खर्च म्हणजे अपेक्षित काँट्रीब्युशन मास्टर बजेटच्या स्तरावर काँट्रीब्युशन 82800 होते परंतु 7000 च्या स्तरावर हे खाली आले आहे तर आता हे 64400 येईल कारण विक्री खाली आली आहे आणि म्हणून हे फरकसुद्धा नकारात्मक असेल व त्यात कोणतीही कोणतीही विशेष समस्या किंवा कोणतीही गंभीर समस्या नाही यानंतर आपण निश्चित खर्चाबद्दल बोलुया निश्चित खर्च हे 9000 साठी 70000 व 7000 साठीही 70000 म्हणजेच तेवढेच राहणार आहे तर येथे अपेक्षित फरक नाही म्हणून आपण या दोन स्तंभांची तुलना केल्यास स्तंभ 3 आणि स्तंभ 5 हे दोन स्तंभ बजेटसाठी आहेत बरोबर म्हणून आपल्याकडे 9000 साठी बजेट आहे परंतु वास्तविक कामगिरी 7000 ची आहे म्हणून आपण 7000 साठी बजेट तयार केले आहे म्हणून 7000 युनिट्ससाठी लवचिक अंदाजपत्रक हे मापदंड आहे बाजारात उत्पादित आणि विक्री केलेल्या 7000 युनिट्सच्या प्रत्यक्ष कामगिरीची तुलना करणे बरोबर आता आपण विश्लेषणाच्या दुसऱ्या स्तरावर जाऊ आणि विश्लेषणांचे दुसरे स्तर म्हणजे लवचिक बजेटमधील फरक म्हणजे वास्तविक निकालातील लवचिक बजेटमधील फरक शोधणे म्हणजे वास्तविक क्रियाशील पातळीवरील वास्तविक निकालांची आणि वास्तविक विक्री क्रियाशील पातळीवरील लवचिक बजेटची तुलना करुन लवचिक बजेटची भिन्नता शोधणे जे पुन्हा 7000 युनिट्स आहेत आता जर विक्री किंमत 217000 217000 असेल तर विक्री 7000 7000 असणे अपेक्षित आहे तर ते सामान आहेत म्हणून छान आहे आपण तेवढीच विक्री साध्य केली आहे कारण आपण प्रति युनिट विक्री किंमत वाढवू किंवा कमी करू शकलो नाही आता चल खर्च 7000 युनिट्सच्या बजेटनुसार चल खर्च किती अपेक्षित होते 152600 वास्तविकतेमध्ये चल खर्च किती झाला आहे तो 158270 एवढा झाला आहे याचा अर्थ चल खर्च वाढला आहे याचा अर्थ येथे 5670 चे नकारात्मक फरक आहे जे चिंतेचे एक गंभीर कारण आहे चल खर्च सुद्धा याच प्रमाणात कमी झाला पाहिजे जेंव्हा क्रियाशील पातळी 9000 वरून 7000 वर येते जर तुम्ही 9000 च्या कामगिरी पातळीला पाहिले तर 7000 युनिट्ससाठी अंदाजित चल खर्च 152600 असणे अपेक्षित आहे आणि प्रत्यक्षात ते 158270 आहे म्हणून हे नकारात्मक फरक आहे अपेक्षित आणि अंदाजित खर्चाच्या तुलनेत चल खर्च्यात वाढ झाली आहे म्हणून काँट्रीब्युशन मार्जिन एवढ्या किमतीने कमी झाला आहे ते काँट्रीब्युशन मार्जिन 64400 डॉलर्स असणे अपेक्षित आहे आणि वास्तविक काँट्रीब्युशन 58730 आहे म्हणून येथे 5670 चे नकारात्मक फरक आहे जे पुन्हा चिंतेचे कारण आहे आता आपण खालच्या पातळीवर येऊ अपेक्षित निश्चित खर्च किती आहे 9000 वर 70000 आहे 7000 वर 70000 म्हणजेच ही रक्कम 70000 असावे परंतु येथे ही अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे की निश्चित खर्चात देखील 300 डॉलरची वाढ झाली आहे जी एक अतिशय गंभीर समस्या आहे दिलेल्या स्थिर क्रियेसाठी निश्चिततेमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही स्थिर राहिण्याऐवजी ते 300 ने वाढली आहे जे चिंतेचे एक अतिशय गंभीर कारण आहे चल खर्चाच्या बाबतीत आपण स्वीकारू शकतो की कदाचित या कालावधीत म्हणजेच वास्तविक कामगिरीच्या कालावधीत कच्च्या मालाची किंमत वाढली असेल कदाचित आपण बजेट तयार करताना ती किंमत वेगळी असेल परंतु बाजारातून खरेदी केली जात असेल तेव्हा कच्या मालाची किंमत वाढली असेल किंवा कदाचित कच्चा माल वाया गेल्यामुळे किंमतीत वाढ झाली असेल परंतु निश्चित किंमतच्या बाबतीत ही किंमत वाढू नये ती तेवढीच असावी या प्रकरणात आम्हाला एक गंभीर समस्या आढळली आहे की आपली निश्चित किंमत देखील 300 डॉलरने वाढली आहे आणि यामुळेच आपल्या ऑपरेटिंग इनकम आहे आपल्याकडे सकारात्मक काँट्रीब्युशन आहे आपण 64400 डॉलर्सचे सकारत्मक काँट्रीब्युशनची अपेक्षा करत आहोत आणि काँट्रीब्युशन मधून 70000 डॉलर्सचे निश्चित खर्च वजा केले तर अपेक्षित तोटा ऑपरेटिंग लॉस 5600 डॉलर्स आहे परंतु वास्तविक कामगिरीमध्ये चाल खर्च व निश्चित खर्चसुद्धा वाढले आहे म्हणून आपला ऑपरेटिंग लॉस 5970 ने वाढला आहे म्हणूनच 5600 अधिक 5970 एकूण तोटा 11570 च्या बरोबरीचा आहे तर याचा अर्थ असा आहे की हे पुन्हा खूप गंभीर आहे आणि अंदाजपत्रक आपल्याला हे समजण्यास मदत करते की वास्तविक कामगिरीची अंदाजित कामगिरीशी तुलना कशी आहे व त्यातील फरक शोधण्यास आणि त्याचे कारण शोधण्यास आपल्याला मदत करते आणि भविष्यामध्ये त्या फरकावर नियंत्रण ठेवते जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचे विशेषत नकारात्मक फरक येऊ नयेत तर आपण हे फरक पाहू शकता हे मास्टर बजेट व लवचिक अंदाजपत्रकात आहे तुम्ही त्याला एकूण विक्री क्रियाशील फरक फरक आहे परंतु हे फरक चिंतेचे गंभीर कारण आहे जे 5970 आहे जे येथे असणे अपेक्षित नव्हते कारण हे दोन्ही स्तर समान आहेत 7000 बजेट 7000 वास्तविक कामगिरी म्हणून हे दोघे समान असणे अपेक्षित नव्हते परंतु असे झाले परंतु ते समान ते समान असणे अपेक्षित होते परंतु ते ते समान नाहीत म्हणून आपला चल खर्च वाढला आहे आपले निश्चित खर्च वाढले आहे आणि शेवटी एकूण लवचिक बजेटचे फरक नकारात्मक झाले आहे आणि एकूण मास्टर बजेटचे फरक हे अधिक आहे आणि हे 24370 च्या बरोबरीचे आहे म्हणून हे आपल्यासाठी फारसे महत्वाचे नाही परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते परंतु हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण समान स्तरावरील बजेट व समान स्तरावरील वास्तविक कामगिरी या मध्ये फरक नसावा आता आपण लवचिक बजेटच्या अधिक स्पष्टीकरणासाठी जाऊ मी तुम्हाला सांगितले की लवचिक अंदाजपत्रक केवळ एखाद्या संस्थेसाठी संस्थेच्या पूर्ण टप्प्यासाठीच नाही तर विविध युनिट्स आणि सब युनिटसाठी भिन्न विभाग आणि उप विभाग यांच्यासाठी बनवले जाते जेणेकरुन जेव्हा एकूण खर्च वाढेल तेव्हा क्रियाशील स्तरावरील लवचीक अंदाजपत्रक बनविताना खर्च का वाढला हे तुम्हाला सहजतेने शोधता येईल काय कारण होते कोणत्या उपविभाग सेक्शन आणि सब सेक्शन मुळे हे फरक नकारात्मक आले किंवा अंदाजित कामगिरीच्या तुलनेत वास्तविक कामगिरीत किंवा वास्तविक कामगिरीच्या तुलनेत अंदाजित कामगिरीत कमी आली किंवा वाढ झाली हे ही तुम्हाला शोधता येईल म्हणूनच संपूर्ण संस्थेला वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये कार्यामध्ये विभागणे किंवा लवचिक अंदाजपत्रक ज्याला आपण क्रियाशीलतेनुसार बनवलेले बजेट म्हणतो हे बनवणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून जेव्हा जे अपेक्षित नाही असे काही घडते तेंव्हा आपण त्याचे कारण शोधू शकतो आणि एकदा आपण पूर्ण संस्थेला वेगवेगळ्या कार्यामध्ये विभागतो आपण सहजपणे शोधू शकता की समस्या कोठे आली आहे कोणत्या विभागात समस्या उद्भवली आहे कोणत्या उपक्रमांतर्गत ही समस्या उद्भवली आहे आणि आपण त्यामागील कारणे शोधू शकतो आणि त्या नकारात्मक फरकासाठी जबाबदार असलेल्या कारणांवर कारवाई करू शकतो उदाहरणार्थ या प्रकरणात आपण संपूर्ण संस्थेला व्यवसायाच्या संपूर्ण कामकाजाना किती मध्ये विभागले आहे 1 2 3 4 या चार कार्यात विभागले आहे एक कार्य म्हणजे प्रक्रिया म्हणून कच्चा माल खरेदी करणे उत्पादन विभागांना पुरवठा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे तर याचा अर्थ असा आहे की आपण ही क्रियाशीलता आणि प्रक्रिया पातळी तयार केली आहे आपल्या मते चल खर्च किती असावा ते म्हणजे 10 5 डॉलर्स निश्चित खर्च 13000 डॉलर्स असणे अपेक्षित आहे म्हणूनच आपण संस्थेच्या क्रियाशील पातळीच्या प्रक्रियेसाठी हे मानक स्थापित केले आहे दुसरी क्रियाशील पातळी म्हणजे सेटअप उत्पादनासाठी मशीन बदलणे उदाहरणार्थ जेव्हा आपण एकाच मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने तयार करतो मग काय होते की कधीकधी दोन प्रकल्प सर्व बाबतीत एकसारखे नसतात तर प्रथम आपल्याला पहिल्या खेपीमध्ये X या प्रॉडक्टचे उत्पादन करावे लागेल आणि त्यांनतर दुसऱ्या खेपीमध्ये Y या प्रॉडक्टचे उत्पादन करावे लागेल म्हणून आपल्याला थोडेसे बदल करावे लागतील त्या बदलांना सेटअप बदल म्हणतात जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन तयार करण्यासाठी करण्यासाठी सेटअप बदलतो तेव्हा त्या प्रकरणात अभियंताला वेळ लागतो आणि मशीन स्थापित करण्यास देखील थोडा वेळ लागतो ज्यामुळे खर्च देखील होतो म्हणून सेटअप बदलण्यासाठी प्रत्येक वेळी एकाच प्लांटवरील सारख्याच मशीनवर वेगवेगळे उत्पादन तयार करण्यासाठी एकच ऍक्टिव्हिटी म्हणजे सेटअप बदलावा लागतो त्यामुळे खर्च वाढतो तर सेटअपला किती वेळ लागला आणि किती खर्च झाला म्हणून आम्ही येथे एक मानक तयार केले आहे की सेटअप बदलण्यासाठी चल किंमत सरासरी 500 डॉलर्स असावी आणि निश्चित किंमत 12000 असू शकते तर निश्चित खर्च म्हणजे अशा लोकांचे वेतन असू शकतात जे मशीन बदलणारे अभियंते आहेत जे मशीन साफ करतात मशीन पुन्हा सेट करतात उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की एक फर्म आहे जी चार वेगवेगळ्या प्रकारच्या पेन तयार करीत आहे बरोबर एक पेन निळ्या शाईची आहे दुसरी काळ्या शाईची तिसरी लाल शाईची आणि चौथी जांभळ्या शाईची आहे बरोबर तर ही चार पेन तयार केली जातात जेव्हा आपण प्रथम निळ्या पेनची निर्मिती करतो बरोबर त्यानंतर आपल्याला काळ्या पेनची निर्मिती करायची आहे त्यामुळे निळ्या आणि काळ्यामध्ये फारसा फरक नाही परंतु तरीही आपण ज्या बाऊलमध्ये शाई तयार करणार आहोत किंवा बनवणार आहोत ते स्वच्छ करणे आवश्यक आहे बरोबर म्हणून त्यांची साफसफाई करणे आवश्यक आहे परंतु आपण रूपांतरित करता तेव्हा किंवा आपण निळे पेन तयार करीत असताना साफसफाई करण्यास कमी वेळ लागेल आणि नंतर आपल्याला काळी पेन तयार करायची आहे परंतु जेव्हा आपल्याला लाल पेन तयार करायची असेल तर ज्या बाऊलमध्ये आपण शाई तयार केली आहे त्यामध्ये आधीच काळा रंग आहे आणि जर आपण त्यास योग्यरित्या स्वच्छ केले नाही तर तो आपल्या लाल रंगावर जांभळ्या रंगावर परिणाम करू शकतो म्हणून निळ्या रंगानंतर काळ्या रंगाचे उत्पादन करताना मशीनचे सेटअप साफ करण्यास व त्याला पुन्हा सेट करण्यास कमी वेळ लागतो परंतु काळ्या रंगानंतर लाल रंगाचे उत्पादन करताना जास्त वेळ लागतो कारण त्या पात्रामध्ये थोडेही काळे रंग राहिले तर त्यामुळे रंगात बदल होईल सेटअपचा वेळ बदलेल त्यामुळे वेवेगळा वेळ लागेल आणि तुम्हाला सेटअप बदलावा लागेल कारण तुम्ही काळ्या पेन नंतर निळ्या पेनचे उत्पादन करू शकत नाही लाल पेन नंतर काळ्या पेनचे उत्पादन करू शकत नाही म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी मशीन पुन्हा सेट करावी लागेल किंवा मशीन बदलून त्या मशीनला पुन्हा सेट करावे लागेल यासाठी वेळ लागतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण संपूर्ण प्रक्रिया वेगवेगळ्या चार ऍक्टिव्हिटीमध्ये विभागली आहे प्रक्रिया एक आहे सेटअप एक आहे विपणन किती आहे याची गणना केली जी येथे 4 1 आहे म्हणजे याचा अर्थ असा की आपण असे म्हणू शकता की आपल्याकडे विक्रीची पातळी 7000 युनिट्स आहे आणि आपली विक्री किंमत 31 आहे परंतु जर आपण येथे एकूण खर्चाची गणना केली तर एकूण खर्च 221 डॉलर्स आहे 217000 डॉलर्सच्या एकूण विक्री मूल्याच्या तुलनेत शेवटी आपल्याला 4 1 डॉलर्सचा तोटा झाला आहे म्हणजे 217000 डॉलर्सच्या एकूण विक्री मूल्याच्या तुलनेत येथे तोटा झाला म्हणजे शेवटी आपल्याला 4 1 डॉलर्सचे नुकसान झाले आहे हे नुकसान कशामुळे झाले कोणत्या विभागामुळे हे नुकसान झाले आणि या नुकसानात त्यांचा किती हातभार होता हे नुकसान कशामुळे झाले हे शोधण्याचा आपण प्रयत्न करूया म्हणून संपूर्ण लवचिक अंदाजपत्रकाला वेगवेगळ्या विभागांमध्ये उपविभागांमध्ये युनिट्समध्ये सब युनिट्समध्ये विभागाने खूप गरजेचे आहे आणि जरी ह्याला खूप वेळ लागला तरीही हे खूप महत्वपूर्ण व कामाचे ठरेल कारण हे उत्पादन प्रक्रियेतील अंदाजित कामगिरी व वास्तविक कामगिरीत तुलना करण्यास मदत करेल आता शेवटी लवचिक अंदाजपत्रकाबद्दल बोलूया आपण बनवलेले शेवटचे स्टेटमेंट काही असे होते आता आपण सर्व गोष्टींना अंतिमस्वरूप देऊ आणि आता शेवटी आपल्याला लवचिक अंदाजपत्रकात वास्तविक खर्च किती आहे याची माहिती भेटली आहे बरोबर स्तर समान आहे येथे ते 7000 युनिट्स आहे येथे ही ते 7000 युनिट्स आहेत बरोबर आता 7000 युनिट्ससाठी वास्तविक खर्च किती आहे म्हणजे अपेक्षित अंदाजित खर्च किती आहे वास्तविकतेमध्ये किती खर्च अपेक्षित आहे नोंदवलेला किंवा गणना केलेला वास्तविक वास्तविक खर्च किती आहे आणि आता हा स्तंभ आपल्याला फरक दर्शवीत आहे तर त्या प्रकरणात अंदाजित प्रत्यक्ष कच्या मालाची किंमत 70000 डॉलर्स आहे खरतर आपण 69920 डॉलर्स मध्येसुद्धा व्यवस्थापन करू शकतो तर याचा अर्थ आता आपल्याकडे 80 डॉलर्सचे अनुकूल फरक आहे बरोबर आणि आता आपल्याला त्याचे कारण शोधायचे आहे जेंव्हा तुम्ही त्याचे कारण शोधता तेंव्हा शेवटच्या स्तंभात किंमत कमी परंतु वापर जास्त का झाला याचे स्पष्टीकरण देखील जाते तर आपण अपेक्षित केले की प्रती युनिट कच्या मालाची किंमत अंदाजाने जास्त आहे व आपण वास्तविक किंमत कमी दिली आहे म्हणूनच आपण कच्या मालाचे कमी किंमतीत व्यवस्थापन करू शकलो परंतु कच्या मालाचा वापर देखील कमी झाला आहे तर आता आपल्याला आता त्यामागचे कारण शोधणे आवश्यक आहे हे एक अनुकूल फरक भविष्यात परत येणार नाही त्याचप्रमाणे आता आपण कामगारांचा विचार करूया कामगारांचा अंदाजित खर्च 56000 डॉलर्स आहे वास्तविक खर्च 61500 डॉलर्स आहे तर याचा अर्थ असा की 5500 चे नकारात्मक फरक आहेत आणि येथे दिलेले त्याचे कारण जास्तीचे वेतन दर व जास्तीचे वापर आहे याचा अर्थ असा की हे अनियंत्रित घटक आहेत कारण वेतन दर फर्मद्वारे नियंत्रित केले जात नाही कामगार मंडळाद्वारे मजुराच्या मागणी व पुरवठ्यानुसार वेतन दर ठरवले जाते तर आपण पगाराच्या दरावर परिणाम करू शकत नाही म्हणूनच हा एक अनियंत्रित घटक आहे म्हणून कोणाविरूद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ शकत नाही आणि जर कामगारांच्या वापराबद्दल बोलायचं झाला तर तर मग तासांची संख्या का वाढली हे आपल्याला पहावे लागेल याचाच अर्थ असा आहे की समान पातळीच्या उत्पादनासाठी अधिक वेळ लागला मग दुसऱ्या गोष्टींचा विचार करू उदाहरणार्थ वापराचा खर्च आहे त्याचे कारण ही दिले आहे निष्क्रिय वेळेच्या तुलनेत सेटअप वेळ कमी करा जास्त मशीन ब्रेकडाउन मशीन्स वारंवार का खंडित होतात आपल्याला बघावे लागेल की मशीन बदलण्याची गरज आहे का किंवा मशीन दुरुस्तीची गरज आहे का मशीनची देखभाल लुब्रिकेशन किंवा सर्व्हिसिंग यामध्ये काही अडचण आहे का हे शोधून काढावे लागेल आणि मग आम्ही साफसफाईबद्दल बोलू पुढील गोष्ट म्हणजे वेळेवर साफ सफाई करणे सांडलेल्या सॉल्व्हेंट्सची साफसफाई करणे म्हणजे याचा अर्थ हे फरक देखील प्रतिकूल आहे याचा अर्थ असा आहे की आपण या नंतर चल उत्पादन खर्च किंवा पुरवठा शोधला पाहिजे पुरवठा म्हणजे लहान लहान साहित्य काही वस्तू जसे की लुब्रिकेंट्स तेल आणि इतर प्रकारचे छोटे छोटे साहित्य जे जास्त प्रमाणात व जास्त किंमत देऊन वापरले जाते म्हणजे हा पुन्हा एकदा महत्वाचा मुद्दा आहे ज्यावर आपण सावधगिरी बाळगली पाहिजे मग आम्ही शिपिंग किंमतीबद्दल बोलूया डिलिव्हरी पूर्ण करण्यासाठी हवाई वाहतुकीचा वापर करा मग कदाचित विमान वाहतुकीचा वापर करावा लागेल असा अंदाज लावला गेला नव्हता ते जहाजातून रस्त्याने रेल्वेने पाठवले जाणे अपेक्षित होते परंतु काही कारणास्तव आपल्याला वाहतुकीचा मार्ग बदलावा लागला म्हणून आपला खर्च वाढला याचे कारण आपल्याला शोधावे लागेल प्रशासन पुन्हा प्रतिकूल आहे म्हणून जास्त कॉपी करणे आणि लांब पल्ल्याचा दूरध्वनी खर्च आणि इतर गोष्टी संपल्या आहेत छायाप्रती खर्च आणि इतर गोष्टी वाढल्या आहेत याचे कारण आपल्याला पहावे लागेल मग आपण कारखान्याच्या खर्चांबदला बोलू तर परत पर्यवेक्षणाच्या पगारीत वाढ झाली आहे हे प्रतिकूल फरक आहे आणि आपल्याला त्याचे कारण शोधावे लागेल परंतु पगाराची किंमत पुन्हा बाह्य घटकांवर अवलंबून आहे आपण मोठ्या प्रमाणात येथे असे करू करू शकता की जे घटक नियंत्रणामध्ये येऊ शकतील ते घटक शोधून त्यांना नियंत्रित केले पाहिजे आणि जे घटक नियंत्रणाबाहेर आहेत त्यांना आपण शोधू शकतो परंतु त्या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही कारण शेवटी खर्च नियंत्रित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले परंतु हे शक्य झाले नाही हे आपल्या नियंत्रणा बाहेरचे आहेत तर आता हे स्टेटमेंट पहा हे स्टटमेंट किती खात्री देत आहे की आपण जे बजेट तयार करत आहात वास्तविकतेशीत्याची तुलना करत आहात फरक शोधत आहात आणि शेवटचे स्तंभ याचे स्पष्टीकरण देत आहेत आता हे स्पष्टीकरण हे स्टेटमेंट मुख्य व्यवस्थापन समिती समोर व कंपनीच्या बोर्ड बैठकीत ठेवून यावर चर्चा करण्यात येईल आणि त्यांनतर बोर्डाने सुचवलेल्या प्रतिबंधात्मक कृतीवर सुचवलेले कार्यवाही करण्यात येईल आणि पुढच्या वेळी जेंव्हा बजेट तयार केला जाईल व प्रत्यक्ष कामगिरी येईल तेव्हा प्रत्येक सावधगिरी बाळगली ज्यामुळे भविष्यामध्ये वास्तविक व अंदाजित कामगिरी मध्ये तुलना केली जाऊ शकेल या प्रकारची परिस्थिती तयार करु नका आणि काहीच फरक येऊ देऊ नका किंवा कमीत कमी फरक यावेत जे नियंत्रणामध्ये असावेत व परवानगी मर्यादेच्या अंतर्गत असावेत तर आता तुम्हाला लवचिक अंदाजपत्रक यातील मूलभूत फरक समजला असेल आणि तुम्ही माझ्याशी मान्य कराल की स्थिर अंदाजपत्रकाच्या तुलनेत लवचिक अंदाजपत्रक हाच उत्तम पर्याय आहे कारण जेंव्हा अंदाजित उत्पादन वास्तविक उत्पादन स्तराच्या समान असते तेंव्हा ते उत्पादनाच्या वास्तविक स्तराशी जुळवून घेते म्हणून याचा अर्थ असा की ही तुलना अधिक चांगली अधिक सुलभ आणि अधिक उपयुक्त ठरते तर या वैचारिक भागावर शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला हे स्पष्ट केल्यावर ही चर्चा मी येथे थांबवत आहे आता एक प्रकरण असा घेईन जिथे आपण समजून घेण्याचा व शिकण्याचा प्रयत्न करू की लवचिक अंदाजपत्रक कसे तयार करावे आणि त्याचे संपूर्ण विश्लेषण कसे केले जाऊ शकते आणि लवचिक अंदाजपत्रकाच्या अंतर्गत बजेटचे वेगवेगळे स्टेटमेंट कसे तयार केले जाऊ शकते ह्या प्रकरणा बद्दल मी तुमच्याशी पुढील वर्गात चर्चा करेन